सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्स वरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक 3 व्याख्यान क्रमांक 25 मध्ये लंबजन्य प्रक्षेप ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन अंतर्भूत करीत आहोत मागील तासात आपण ऊर्ध्व प्रतल म्हणजे काय आडवे प्रतल म्हणजे काय आणि प्रोफाइल प्रतल म्हणजे काय आणि प्रथम क्वाड्रंटमधील एखादी वस्तू कसे प्रक्षेप देते आणि तृतीय क्वाड्रन्ट मधील एखादी वस्तू कसे प्रक्षेप देते याबद्दल आपण पाहिले आहे तिथे आपण ऊर्ध्व प्रतल प्रक्षेप आडवे प्रतल प्रक्षेप आणि तसेच दंडगोलाकार वस्तूंबद्दल त्यांच्या तयार झालेल्या दृश्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आजच्या वर्गात आपण आणखी काही वस्तू पाहू ज्यात केवळ एकच दृश्य आहे हे कसे दिसते हे नमूद केलेले असल्यास आपण त्याचे फक्त एक दृश्य कसे दिसते ते पाहणार आहोत उदाहरणार्थ एक अतिशय सपाट पातळ भाग जर एखादा यांत्रिक घटक त्या आकाराचा असेल तर तो कसा दिसतो उदाहरणार्थ विशिष्ट गॅस्केट्स शीट मेटल आणि इतर गोष्टी या सपाट पातळ भागाच्या आकारात येतात आणि दंडगोलाकार आकाराच्या वस्तूसाठी कदाचित लांबी आणि व्यास हे आवश्यक घटक आहेत तर त्यातील ते एक दृश्य कदाचित आलेखन करण्यासाठी चांगले असेल चला या गॅस्केट कडे पाहू जाडीच्या बाबतीत फारच लहान परिमाण असलेला धातूचा भाग आहे ही जाडी अगदी कमी आहे तथापि विस्तृत भूमिती असलेल्या वरच्या भागामध्येनिमुळता गोलाकार कट केलेले गुळगुळीत कोपरे असलेले गोलाकार छिद्र आहे वॉशर वापरून बोल्ट बसवण्यासाठी आणखी एक गोलाकार छिद्र आहे आपल्याकडे हा स्लॉट आहे तर कदाचित एक बोल्ट घातला जाऊ शकतो आणि घट्ट केला जाऊ शकतो ही इनलेट पाइपलाइन आहे ज्याद्वारे गॅस बाहेर पडत आहे आणि येथे आपल्याकडे याचे थोडे निराकरण करण्यासाठी वॉशर देखील असेल जेणेकरून येथील भूमितीशी संरेखित करण्यासाठी ही संपूर्ण वस्तू किंचित येथे तेथे हलवली जाऊ शकते यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये अशा प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात तर मग आपण यातली विविध दृश्ये पाहू या उदाहरणार्थ गॅस्केट जर आपण हे मुख्य दृश्य म्हणून निवडत आहोत म्हणजेच जर ते समोरचे दृश्य असेल तर आपल्याकडे पहिल्या क्वाड्रंट प्रक्षेपामध्ये समोरच्या दृश्यासारखे काहीतरी असेल तेथे एक वरचे दृश्य असेल आणि तेथे एक बाजूचे दृश्य असेल कदाचित डावीकडे जर आपण डावीकडून उजव्या बाजूला पहात असाल तर आपल्याकडे येथे एक दृश्य असेल जर ते उजवीकडून असेल तर डावीकडे आपल्याला एक दृश्य दिसेल जर आपण काचपेटी पद्धत वापरत असाल तर हे दृश्य समोरच्या दृश्यासारखे काहीतरी असेल आणि वरच्या दृश्यासारखे काहीतरी असेल आणि आपल्याला बाजूचे दृश्यासारखे काहीतरी मिळेल तर आपण काचपेटी पद्धत वापरुया कदाचित या दिशेने जर आपण याकडे बघत असू तर हे समोरचे दृश्य असेल हा संपूर्ण गोलाकार कोपरा आणि ही तिरकस रेषा आणि ही रेषा दृश्याच्या दिशेने एक सरळ रेष बनवते जाडीच्या बाबतीत आपल्याकडे हा अखंड आयताकृती भाग असेल काचपेटी पद्धतीमध्ये वरच्या दृश्यामध्ये आपल्याकडे ही एक वस्तू आहे ज्याच्या या वर्तुळाशी जुळणारे हे एक वर्तुळ आहे त्या स्थानाशी जुळणारे आणखी एक वर्तुळ आहे आणि कारण की ही छिद्रे आहेत आपल्याकडे डॅश डॉट प्रकारचे लांब डॅश आहेतआखुड डॅश लांब डॅश आखुड डॅश लांब डॅश आखुड डॅश प्रकारची रेषा येथे आहे कारण ही त्रिज्या बनवित आहे तर आपल्याकडे पुन्हा लांब डॅश आखुड डॅश लांब डॅश आखुड डॅश तुटक रेषा आहे आता काचेच्या पेटी वरचे दुसरे दृश्य जर आपण त्याच्याकडे पाहत आहोत तर आपल्याकडे हा संपूर्ण आकार असेल तर चला हा आणखी एक रंग वापरू कदाचित मॅजेन्टा त्याचप्रमाणे हा संपूर्ण वक्र भाग आहे जो संपूर्ण भाग आपल्याला आयताकृती स्लॉट सारखा दिसत आहे आणि पुन्हा आपल्याकडे हे जे अंतर आहे तेच हे प्रक्षेप चित्रात येते या स्तरावर येणारे हिरवे मटेरियल आणि हे छिद्र आपल्याला ते दिसत नाही म्हणून जेव्हा आपण या दिशेकडून या दृश्यासाठी पहात आहोत तेव्हा या वर्तुळाकार ठिकाणी आपल्याकडे या तुटक रेषा आहेत त्याचप्रमाणे हे वर्तुळ आपण पाहू शकत नाही जेव्हा आपण बाजूचे दृश्य बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा तेथे देखील आपल्याकडे या तुटक रेषा आहेत अशाप्रकारे ठोकळा काचपेटी पद्धतीचा वापर करून आपण समोरचे दृश्य वरचे दृश्य व बाजूचे दृश्य मिळवू या एका गोष्टीची आपण नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्या बाजूच्या दृश्याशी संबंधित समोरचे दृश्य एकतर वरचे दृश्य या बाजूने किंवा कदाचित या बाजूला प्रक्षेपाच्या पद्धतीच्या आधारे आपण जे वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत तर या प्रकरणात या भूमितीकडे पाहून ही गोष्ट आपल्याला सहज जाणवू शकते आणि हे सोबत आहे याचा अर्थ असा आहे की हे समोरचे दृश्य आहे हे बाजूचे दृश्य असल्याचे समजते आणि हे वरचे दृश्य किंवा तळ दृश्य आहे असे मानले जाते आपण ज्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या आधारे हेच असे आणखी एक दृश्य आहे ज्यामध्ये समोरच्या दृश्याने आपल्याला दिले जाणारे जास्तीत जास्त परिमाणे आहेत जे आपण शिकलो आहोत जर त्या फक्त दंडगोलाकार वस्तू असतील तर त्या कश्या दिसतात उदाहरणार्थ या वस्तूकडे पाहू आपल्याकडे येथे एक सिलेंडर आहे आणि आपण त्या जास्तीत जास्त परिमाणांना पाहू इच्छितो आपल्याकडे त्या सिलेंडरची लांबी आहे तर आपण या दिशेने समोरचे दृश्य निवडू शकतो जर तसे असेल तर आपल्याकडे असे असेल जर आपल्याला इतर दृश्ये देखील बनवायची असतील तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अनेक दृश्यांपैकी एक समोरचे दृश्य रेखांकीत करणे चला आपण ठरवू आणि आपण पहिल्या क्वाड्रंट प्रक्षेपणामध्ये हे बघू इच्छितो जर अशी स्थिती असेल तर उजवीकडून डावीकडे आपण बघूया मग आपल्याला जे काही मिळत आहे ते हे संपूर्ण वर्तुळाकार स्वरूप आहे आपल्याला या बाजूला एक वर्तुळ दिसेल आणि तेथे एक लांब डॅश छोट्या छोट्या रेषा असतील आणि हे उजव्या बाजूचे दृश्य आहे जे आपण पहिल्या क्वाड्रंटचा वापर करून उजवीकडून डावीकडच्या दिशेने पाहत आहोत जेव्हा आपण या प्रकारच्या दृश्यांकडे पाहतो तेव्हा जर आपल्याला आधीच हे ठराविक व्यासाचे सिलेंडर आहे हे माहित असेल आणि आयताकृती भागासारखे काहीतरी दिसत असेल म्हणून हे लांब डॅश लहान डॅश सूचित करतात की ही एक दंडगोलाकार वस्तू आहे आपल्याला ते दाखवण्यासाठी ते दृश्य आवश्यक नाही कारण अक्ष त्याची काळजी घेईल ही एक दंडगोलाकार वस्तू आहे त्याचप्रमाणे ही एक दंडगोलाकार वस्तू आहे कारण जर आपण दुसरे दृश्य बनवित आहोतजर हे समोरचे दृश्य असेल आणि जर आपण तेथून बाजूचे दृश्य बनवित आहोत वरचे दृश्य बनवत आहोतबनवणे आवश्यक नाही कारण ते तसेही त्या भागात समान आयत तयार करणार आहेत म्हणून हे आवश्यक नाही चला दुसरे उदाहरण पाहू आपल्याकडे या प्रकारचे समकेंद्री सिलेंडर्स आहेत जे लेथचा वापर करून स्टेप टर्निंग ऑपरेशनद्वारे अशा प्रकारचे स्टेप तयार करतात तर आपल्याकडे हा काढलेला भाग आहे जो खाली जात आहे आणि हा तो मटेरियल भाग आहे जो आपल्याला रेखाटायचा आहे तर आपण तयार करू कारण आपल्याला जे जास्तीत जास्त परिमाण मिळत आहे ते या दिशेने आहेत चला तर मग आपण याला समोरचे दृश्य म्हणून निवडूया हा एवढा भाग आपल्याला आयताकृती दिसेल जर आपण हा भाग समोरच्या दृश्यासाठी काढत असाल तर हा जास्तीत जास्त व्यासाचा सिलेंडर दर्शवितो हा भाग अ आपण त्या भागास म्हणूया कारण हे एक सिलिंडर आहे आपल्याजवळ नेहमीच लांब डॅश आखुड डॅश लांब डॅश आखुड डॅश असतो आता हा बी भाग एक पायरी आहे ज्याचा व्यास कमी आहे आणि सममितीयपणे त्या अक्षाभोवती आहे तर आपल्याकडे हा छोटा भाग आहे जो तिथे जोडलेला आहे आणि हा एक भाग काढून टाकला आहे अजून एक रंग वापरू त्या तेथे आतल्या बाजुला मटेरियल नाही तर आपल्याकडे हे डॅश भाग असल्याचे दर्शवित आहे की कदाचित ड्रिलिंग ऑपरेशनद्वारे हे संपूर्ण मटेरियल काढले गेले आहे चला इतर वस्तू पाहू या जेथे दोन दृश्ये अनिवार्य आहेत उदाहरणार्थ समान दृश्ये समीप अस्तित्त्वात आहेत तिसर्या दृश्यामध्ये वस्तूचे कोणतेही महत्त्वपूर्ण स्वरूप नाही आणि ती कोणतीही अतिरिक्त माहिती प्रदान करत नाही त्या प्रकरणात आपल्याला फक्त दोन दृश्ये आवश्यक आहेत चला या वस्तूकडे पाहू ही एक डिस्क प्रकारची वस्तू आहे ज्याच्या वर सिलिंडर जोडलेले आहे हे सिलेंडर आहे आणि त्यात बरीच छिद्रे आहेत ही वस्तू आपल्याला बघायची आहे तरआपण या दिशेला समोरच्या दृश्याची दिशा म्हणून पाहू कारण सिलेंडर व्यास गोलाकार छिद्रे इत्यादी सारखी जास्तीत जास्त माहिती आपण मिळवितो तर मग आपण त्यास समोरचे दृश्य म्हणून वापरुया तर आपल्याकडे जी काही त्रिज्या आहे त्यापासून प्रथम आपल्याला एक वर्तुळ बनवायचे आहे नंतर आतल्या बाजूला अजून एक वर्तुळ आहे आणि बाहेर ही एक अजून वर्तुळ आहे तर संबंधित त्रिज्यांची वर्तुळे बनवा आणि ही छिद्रे या एका बाह्य वर्तुळावरपीचवर स्थित आहेत तर आपल्याकडे त्या लांब डॅश आखुड डॅश रेषा आहेत ज्यावर हे छिद्र केले गेले आहेत आणि तेथे चार छिद्रे आहेत तर ही छिद्रे ते दाखवतात कारण हे एक वर्तुळाकार लांब डॅश आखुड डॅश लांब डॅश आणि आखुड डॅश रेषा आहेत अशाप्रकारे आपण समोर दृश्य तयार करू जेव्हा आपण त्या कडे बघतो या संपूर्ण वस्तूचा प्रक्षेप केला जातो तेव्हा त्वरित करायची गोष्ट म्हणजे पेटी पद्धती मधील वरचे दृश्य वापरणे तर या स्पर्शिका रेषांनी बांधलेल्या प्रक्षेपण रेषा आहेत तर येथे जर आपण स्पर्शिका रेषा बनवत असू तर येथे देखील जर आपण स्पर्शिका रेषा तयार करीत असाल तर वस्तूचे दृश्य उदाहरणार्थ या वरच्या दृश्याला या दोन व्यास रेषांनी बांधले जाईल आणि आपण हे प्रक्षेपीत करत आहोत आणि ते 90 ० अंशांनी उघडत आहोत मग ही वस्तू तिथे येईल आपल्याकडे असे दृश्य असेल छिद्र ही ती जागा आहे जेथे छिद्र आहेत तर आपल्याकडे त्या तुटक रेषा आहेत येथे आपल्याकडे अजून एक वर्तुळ आहे तर हे सूचित करते की आपल्याकडे सगळीकडे त्या तुटक रेषा आहेत हे आणखी एक छिद्र आहे त्याचप्रमाणे येथे एक छिद्र आहे या ठिकाणी आणखी एक छिद्र आहे तर त्यांना दाखवण्यासाठी आपल्याकडे या तुटक रेषा आहेत आणि या छिद्राचे येथे केंद्र आहे आणि हे दर्शविण्यासाठी आपल्याकडेही अशाच प्रकारे लांब डॅश आखुड डॅश लांब डॅश आखुड डॅश रेषा आहेत हे समोरचे दृश्य आहे आणि हे बाजूचे दृश्य आहे आपण पुन्हा याच्या आणि त्याच्या दरम्यान बाजूचे दृश्य बनवू इच्छितो तर येथे संपूर्ण बाजूचे दृश्य या स्पर्शिकाच्या रेषांनी वेढलेले आहे आणि या रेषा पुन्हा या अतिरिक्त भागास वेढत आहेत तर एकदा ते तयार झाल्यावर आपण ते काढून टाकू येथे एक छिद्र आहे तरजर आपल्याकडे या स्पर्शिका असतील तर पुन्हा ते या रेषांनी बांधलेले आहे आणि येथे छिद्राचे केंद्र आहे जर आपण समोरचे दृश्य बाजूचे दृश्य आणि वरचे दृश्य पाहत असाल तर बाजूच्या दृश्याची आणि वरच्या दृश्याची पुनरावृत्ती होत आहे आणि अशा प्रकारच्या घटनांमध्ये समोरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य ठेवणे आपल्यास आवश्यक नसते हे पुनरावृत्ती सारखेच आहे तर आपल्याला या प्रकरणात वरच्या दृश्याची आवश्यकता नाही चला आणखी एका वस्तूकडे बघून ही दृश्य बांधणी समजून घेऊ या दिशेने पाहून जास्तीत जास्त परिमाणे किमान लपलेल्या रेषा असलेले दृश्य आपण समोरचे दृश्य म्हणून निवडले पाहीजे नंतर ही संपूर्ण गोष्ट अशा प्रकारची वस्तू असल्याचे दिसून येते हे वर्तुळ या वर्तूळाशी संबंधित आहे आणि हा वक्र याच्याशी संबंधित आहे हे छिद्र त्याच्याशी संबंधित आहे आणि हे येथे आहे कारण हे एक छिद्र आहे आणि हे एक केंद्र आहे म्हणून आपण लांब डॅश आखुड डॅश रेषांद्वारे दर्शवितो आणि येथे आपल्याकडे आणखी एक त्रिज्या आहे तर ते केंद्र दाखवण्यासाठी आपल्याकडे या लांब डॅश आखुड डॅश रेषा आहेत अशाप्रकारे आपण समोरचे दृश्य तयार करू चला तर वरच्या दृश्याकडे पाहू हे समोरचे दृश्य आहे आता वरचे दृश्य जेव्हा आपण या रेषांकडे बघतो तेव्हा त्या रेषा दृश्यमान असल्या पाहिजेत तर आपल्याला त्या रेषा तेथे दिसू लागल्या आहेत हा संपूर्ण अर्धगोलाकार भाग तळाच्या प्रतलात प्रक्षेपित आहे म्हणून हे आयताकृती दिसत आहे हे दर्शविण्यासाठी आपल्याकडे या लांब तुटक रेषा आहेत आणि वरच्या दृश्याकडून त्यांच्याकडे पाहताना आपण त्या वक्रांचे निरीक्षण करीत आहोत तर आपल्याकडे हे वक्र आहेत येथे अर्धवर्तुळे आहेत त्याचप्रमाणे हे अर्धवर्तुळ वरच्या दृश्यातून दिसत आहे तर ते दृश्यमान होईल आणि आपण हा भाग रेषा म्हणून पाहू आणि हे छिद्र पाहू तर आपल्याकडे ते असेल उर्वरित केंद्र रेषांसाठी आपण लांब डॅश आखुड डॅश वापरू ही समोरचे दृश्य दिशा आहे चला बाजूच्या दृश्याकडून आपण पाहू जेव्हा आपण बाजूचे दृश्य पहात असतो तेव्हा ही संपूर्ण गोष्ट एक साधा आयताकृती ठोकळा असल्याचे दिसून येते तर हा साधा आयताकार ठोकळा प्रक्षेपणानंतर आपण येथे दाखवत आहोत आणि एक छिद्र येथे सुरू होईल तेथे संपेल तर आपल्याकडे येथे त्या तुटक रेषा आहेत त्यामधून अक्ष जातो तर आपल्याकडे ती लांब डॅश आखुड डॅश रेषा आहे बाजूच्या दृश्यावरून येथे पहात असताना येथे छिद्र आहेत या रेषा दृश्यमान असतील तर आपल्याकडे या तुटक रेषा आहेत आणि त्या छिद्रातून एक अक्षरेषा जाते तर आपल्याकडे ती लांब डॅश आखुड डॅश रेषा आहे दाखवण्यासाठी हे समोरचे दृश्य आहे हे वरचे दृश्य आहे आणि पेटी पद्धत वापरुन पेटीमधील हे बाजूचे दृश्य आहे आता आपण दृश्यांमधून वस्तूचा अंदाज घेऊ आपण प्रत्येक वेळी वस्तूपासून जास्तीत जास्त आकार जास्तीत जास्त परिमाणे काय आहेत हे तेथून बघण्याचा प्रयत्न करतो आपण समोरचे दृश्य बनवूया त्यामधून प्रक्षेप घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यास दाखवू आणि चित्र जोडू आता आपण दिलेल्या दृश्यांमधून वस्तूचे कल्पनाचित्र उभे करू शकतो हा अभ्यास आहे याचा आपण नियमित सराव केला पाहिजे तर ही दिलेली दृश्ये आहेत जर ही पेटी पद्धत असेल तर समोरचे दृश्य कुठे आहे तेथे किती दृश्ये आहेत सर्व प्रथम पेटी पद्धत वापरुन तेथे तीन दृश्ये आहेत तळाशी असलेले दृश्य एक नेहमीच समोरचे दृश्य असेल आणि हे वरचे दृश्य आहे आणि हे बाजूचे दृश्य आहे याचा अर्थ असा आहे की वस्तू कोणतीही असली तरी आपल्याकडे पेटी सारखे काहीतरी आहे वरच्या दृश्याद्वारे समर्थित बाजूचे दृश्य व त्याद्वारे समर्थित समोरचे दृश्य आहे तर त्यासाठी आपण हे पलटवणार आहोत या याबिंदूंवरती आपण हे पलटवणार आहोत तर त्या मार्गाने आपण ही वस्तू समजून घेऊ तर आपण त्याकडे काळजीपूर्वक पाहू या आपण वस्तूच्या समोरच्या दृश्याचा अंदाज लावू शकता तेथे यासारखे असे काहीतरी आहे म्हणून जिथे जिथे सतत रेषा असतात तिथे एखादा बाहेर आलेला भाग किंवा खोलगट भाग सापडू शकतो उदाहरणार्थ हे एका पायर्यासारखे काहीतरी असू शकते आणि येथे कोणतेही मटेरियल नाही कारण हा सातत्यपूर्ण भाग नाही याचा अर्थ असा की येथे पायर्यासारखी एक गोष्ट आहे येथे कोणतेही मटेरियल नाही हे फॉर्क सारखे आहे दोन भाग जोडल्या प्रमाणे आहे आणि आपल्याला असे दिसते की तेथे छुपी तुटक रेषा आहे ज्याचा अर्थ असा आहे की मागच्या बाजूस अशी काही पायरी असू शकते आणि समोरच्या दृश्यात तुटक रेषा आहेत दोन समांतर तुटक रेषा कदाचित त्या गोलाकार छिद्राच्या असू शकतात म्हणून जर आपण पुन्हा बघत असाल तर पायर्यासारखे असे काहीतरी आहे तर कदाचित आपल्याकडे येथे काही दंडगोलाकार छिद्रे असतील येथे आपल्याला एका पायरीसारखे काहीतरी दिसत आहे आणि त्यामध्ये दोन खांबा सारखे काहीतरी आहे कारण हा अक्ष देखील तेथे आहे याचा अर्थ असा आहे की जर आपण त्या वस्तूच्या वरच्या बाजूने पहात असाल तर तिथे एक सिलेंडर असावे तर ही त्या वस्तूची समोरची बाजू आहे तर समोरच्या बाजूस कदाचित हे दोन खांबा सारखे काहीतरी आहे ज्याला आपण तिथे पहात आहोत अचानक चढ असेल आणि कदाचित दोन खांबा सारखी वस्तू असू शकेल येथे जर आपण समांतर गोष्ट पुन्हा रेखाटत असाल तर कदाचित ही एक पायरी असेल आणि हे मटेरियल अनुलंब कटमध्ये काढले जाईल तर कदाचित त्या मार्गाने शेवटपर्यंत जाईल आणि कदाचित आपण दोन खांबा सारखी काहीतरी वस्तू पाहणार आहोत तर आपण हा भाग बघू शकता का कारण तो समोरच्या दृश्याच्या दिशेने असावा असे वाटते जर आपण त्याच्याकडे असे पाहत आहोत की आपल्याला तेथे दोन खांब दिसत आहेत आणि तेथे अचानक वर जाणारा भाग दिसत आहे अचानक वर जाणारा भाग आहे आणि नंतर या ठिकाणी भेटतो तेथे दंडगोलाकार वस्तू सारखे काहीतरी असू शकते आपण कदाचित सिलेंडरचे छिद्र पहात आहोत आणि हे शक्यतो तेथे बनविले गेले असेल म्हणूनच कदाचित आपण येथे पहात आहोत तर कदाचित त्या ठिकाणी छिद्रा सारखे काहीतरी असेल आपण कदाचित त्या छिद्राला पाहू तर ही एक दंडगोलाकार वस्तू आहे आणि असे दिसते की पुढे त्या दिशेने गेलेली एक पायरी असू शकते तर समोरच्या दृश्यातून आपण असा अंदाज लावू शकतो चला तर मग वस्तूच्या वरच्या दृश्याकडे पाहू आपण येथे जे काही बनवले आहे ते या वरच्या दृश्यातून जाणवते आपल्याला या दिशेने वरचे दृश्य पहावयास हवे म्हणजे जसे समोरच्या दृश्याच्या दिशेने बघतो तसे या दिशेने निरीक्षण करावे लागेल जर आपण या दिशेने पहात असाल तर हे दोन ठोकळे यावे लागतील तर हे योग्य समोरचे दृश्य नाही शक्यतो समोरचे दृश्य या दिशेने असू शकते यातून आपल्याला काय मिळणार याचे हे पहिले निरीक्षण आहे म्हणूनजेंव्हा अश्या प्रकारची गोष्ट शक्य आहे जर आपण याच्या कडे पाहतो हा ठोकळातो ठोकळा जुळला पाहिजे तर ते देखील समोरचे दृश्य असू शकत नाही तर आपल्याला या दिशेने पहावे लागेल ही कदाचित समोरच्या दृश्याची दिशा असेल जेव्हा आपण त्याला 90 अंशानी संरेखित करतो तेव्हा हे समोरचे दृश्य कदाचित आपल्याला मिळत असेल वरच्या दृश्यावरून हा स्लॉट येथे बनविला जावा येथे स्लॉट आपण पाहणार आहोत पण वरच्या दृश्यावर आपण एखाद्या वर्तुळासारखे काहीतरी पहात आहोत याचा अर्थ असा की त्या दिशेने वर्तुळासारखे काहीतरी असले पाहिजे परंतु त्यादिशेने नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण येथे बाजूच्या दृश्याकडून पाहतो तेव्हा आपल्याला वर्तुळासारखे काही दिसत नाही तर वर्तुळ त्या दिशेने असू नये परंतु त्या मार्गाने प्रक्षेप वर्तुळाची जाणीव आपणास होऊ शकते म्हणून या कारणांमुळे आपण संपूर्ण वस्तू पाहू वस्तूचे समोरचे दृश्य ज्यामध्ये पायरी आहे आणि हे जुळत आहे पुन्हा तेथे एक कट आहे आणि पुढे जात आहे तर तेथे एक कट आहे आणि पुढे जाऊ शकेल आणि त्या दिशेने काढलेला एक ठोकळा आहे तर तो ठोकळा आहे काय काढले गेले आहे तो पुन्हा त्या प्रतलात गेलेला एक निमुळता आहे म्हणून जर आपण या समोरच्या दृश्याकडे पाहत असाल तर हे असे चित्र काढणे आपल्यासाठी सोपे आहे जसे की हा एक अतिरिक्त भाग आहे तर एकदा समोरचे दृश्य स्पष्ट झाल्यावर वरच्या दृश्यात त्या ठिकाणी एक वर्तुळ बनवायचे आहे तर येथून वरच्या दृश्यात त्या ठिकाणी वर्तुळाकार छिद्र बनवायचे आहे आणि हा कट शेवटपर्यंत गेला आहे तर जेव्हा आपण त्या कडे पहात आहोत तो कट त्या मार्गाने खाली शेवटपर्यंत जात आहे आणि ते बंद आहे तर तिथे तळभाग बंद असावा अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या बाजूच्या दृश्याकडून पहात असता तेव्हा आपल्याकडे ही उघडी आणि बंद वस्तू असते तर हे भाग असतील आणि तेथे एक निमुळता छोटा आयत आहे जो आपण तिथे पाहणार आहोत तर चारी कोपऱ्यांवर असणाऱ्या निमुळत्या लहान आयताचे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे आणि तेथे तुटक रेषा असणारे एक गोलाकार छिद्र आहे तर फक्त एका समोरच्या दृश्याकडे पाहत आपण बाजुचे दृश्य मिळवू शकणार नाही सर्व प्रथम आपण समोरचे दृश्य काय आहे हे बघीतले पाहिजे आपण हा वाजवी अंदाज लावू शकतो की एकाच वेळी ते वरच्या दृश्यासह आणि बाजूच्या दृश्यासह सुसंगत आहे काय त्या आधारे अशा प्रकारच्या थ्रीडी वस्तू तयार करण्यासाठी पुढील आणि मागील पुनरावृत्ती करण्याची स्थिती असणे आवश्यक आहे तर दृश्यांकडे पाहताना एखाद्याने आयसोमेट्रिक पद्धतीने वस्तू कशी दिसते याचाही सराव केला पाहिजे खूप खूप धन्यवाद